आता आपण सुरुवातीचा डेमो पाहिल्यानंतर या प्रोटोकॉलच्या तपशीलात जाऊया चला यापुढे आणखी काही पाहू या प्रोटोकॉलला अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी पुढील प्रात्यक्षिक करण्यापूर्वी एमक्यूटीटी बद्दलच्या आणखी काही गोष्टी समजून घेऊया चला तर आपण आता स्टँडर्ड पब्लिश सब्सक्राइब पासून सुरुवात करूया कारण हे पब्लिश सब्सक्राइब आर्किटेक्चरवर आधारित आहे तर आपण ब्रोकरकडे वळूया हा ब्रोकर आहे आणि हे प्रकाशक म्हणून ओळखले जातात आणि तेथे सबस्क्राइबर्स देखील आहेत तर ही येथे एक मूलभूत संकल्पना आहे जेंव्हा आपण ब्रोकर म्हणता तेव्हा आपण प्रत्यक्षात करू शकता काल आपण हाईव्ह ही एमक्यूशी संबंधित गोष्ट पाहिली इतर ओपन सोर्स ब्रोकर देखील आहेत तेथे मॉस्किटो नावाचे काहीतरी आहे आणि आपण आपल्या सर्व चाचण्यांसाठी उबंटू मशीनवर फक्त मॉस्किटो नावाचे ब्रोकर इन्स्टॉल करू शकतो खरं तर ते उबंटू लिनक्ससाठी उपलब्ध आहे हे विंडोज इत्यादींसाठी उपलब्ध आहे तर आपण प्रत्यक्षात आपला स्वतचा ब्रोकर इन्स्टॉल करू शकता हे ओपन सोर्स आहे तर खरोखर आपण आपल्या आवडीनुसार मार्ग घेऊन कार्य करू शकतो तर आपल्या आवडीच्या कोणत्याही होस्टवर ओपन सोर्स ब्रोकर स्थापित करा आणि आपण क्लाइंट सॉफ्टवेअर स्थापित करू शकता ज्याला पाहो असे म्हणतात पी ए एच ओ हे देखील ओपन सोर्स म्हणून उपलब्ध आहे तर तुम्ही सर्व एमक्यूटीटी क्लाइंटसाठी पाहो स्थापित करू शकता आम्ही म्हणतो कि हे सर्व क्लाइंट आहेत आणि आपण खरोखर एम्बेड केलेल्या डिव्हाइसवर ही संपूर्ण सिस्टम तयार करू शकता उदाहरणार्थ हा ब्रोकर रास्पबेरी पाईपवर चालवू शकतो आणि पाहो ओपन सोर्स क्लाइंट असल्याने आपण त्याला एम्बेड केलेल्या डिव्हाइसवर ठेवण्याचा प्रयत्न करू शकता तसेच त्याला टीसीपी आयपी स्टॅक प्रदान केली आहे कारण हे एमक्यूटीटी प्रत्यक्षात एप्लिकेशन लेयरमध्ये एप्लिकेशन प्रोटोकॉल चालवते आणि ते सर्व वाहतुकीच्या आवश्यकतांसाठी टीसीपी वापरते ही एक सोपी गोष्ट आहे आता प्रकाशनाचे एक साधे प्रकरण घ्या काही मूल्य आपण मुळात शीर्षस्थानी गती या विषयावर प्रकाशित करू कारण काल आम्ही गतीचे उदाहरण घेतले होते जेव्हा आम्ही दाखवले की गती ओळखणे ही एक योग्य संख्या देखील असू शकते परंतु मी ते फक्त साधेपणासाठी घेतले आहे आणि हे एक चांगले उदाहरण म्हणून घेऊ आणि आता ब्रोकरकडून हे ठेवणे अपेक्षित आहे आणि जे या विशिष्ट विषयाचे सब्सक्राइबर्स झाले आहेत अशा सब्सक्राइबर्सनी गती हे नाव दिले आहे आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रकाशक आणि सब्सक्राइबर्स यांचे पूर्णपणे डिकपलिंग आहे प्रकाशक आणि सब्सक्राइबर्स यांच्यात कोणताही संबंध नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर दोन्ही बाजूने सारखेच कनेक्शन असेलच असे नसते खरं तर सब्सक्राइबर्सना हे देखील माहिती नसते कि प्रकाशक कोण आहेत आणि ते कुठे आहेत आणि म्हणूनच त्या विशिष्ट विषयाला सबस्क्राइब केलेल्या डेटाची मुळात विनंती करणारे सर्व नोड्सची खात्री करण्याची जबाबदारी ही ब्रोकरची आहे आपल्याला माहित आहे की दिलेला डेटा हा मुख्य मुद्दा आहे आता कोणतेही सब्सक्राइबर नसल्यास ब्रोकरने डेटा ठेवला पाहिजे की नाही हा एक प्रश्न आहे जो आपल्या मनात येईल ही एक गोष्ट आहे जेव्हा सब्सक्राइबर ऑफलाइन गेला तर काय होते तर सब्सक्राइबर नसल्यास काय होईल आणि काय होते यासारखी प्रकरणे नाहीत परंतु सब्सक्राइबर ऑफलाइन जातील तर दोन्ही शक्यता अस्तित्त्वात आहेत तर अशा परिस्थिती हाताळाव्या लागतील आणि या परिस्थितीची काळजी घेण्यासाठी प्रोटोकॉल योग्य आहे बरं जोपर्यंत सब्सक्राइबर नाही तोपर्यंत प्रकाशकास सुरुवातीस विषयाचे नाव जाहीर करण्याची गरज नसते दुसर्या शब्दांत सांगायचे झाले तर अजिबात गरज नाही मी नवीन विषय सुरू करू शकतो आणि नंतर ब्रोकरकडे डेटा प्रकाशित करणे सुरू करतो मला ब्रोकरचा आय पी पत्ता माहित असल्यास मला ब्रोकरचे नाव माहित असल्यास मी ते प्रकाशित करण्यास सुरूवात करू शकेन मी कशानेही अनैच्छिकपणे प्रारंभ करू शकतो खरं तर या पूर्वीचा डेमो असा होता की आपण एखाद्या विषयाच्या काही नावांमध्ये मी अंदाजे काहीतरी घेतलं आणि शोधण्यासाठी त्यात काही मूल्य ठेवले तरी सापडले नाही आणि इतकेच त्यास ब्रोकरवर प्रकाशित करण्यासाठी आग्रह करण्यात आला तर विषय स्पष्टपणे काय आहे याविषयी कोणतीही पूर्व माहिती न घेता ते ब्रोकर स्वीकारत आहेत ही वस्तुस्थिती सब्सक्राइबर असल्याचे काही गृहित धरू शकत नाही आता आपण खरोखर हे अत्यंत स्केलेबल पद्धतीने अंमलात आणू शकतो आणि आपण कदाचित काही काळ प्रतीक्षा करून हाईव्ह एम क्यू किंवा मॉस्किटो कॉन्फिगर करू शकता विशेषत आपण या ओपन सोर्सची साधने अशा प्रकारे कॉन्फिगर करू शकता की काही वेळानंतर जर कोणतेही सब्सक्राइबर नसतील तर आपण फक्त ती माहिती काढून टाका आणि ती माहिती विश्लेषित करा कारण असे कोणतेही सब्सक्राइबर नसलेले एक धोरण आहे किंवा आपण दुसरे धोरण घेऊ शकता मला असे म्हणायचे नाही ते सब्सक्राइबर आहेत की नाही याची पर्वा न करता जे काही संदेश आहेत ते संग्रहित करा म्हणून आपण भिन्न क्लायंटद्वारे प्रकाशित केलेले सर्व संदेश संग्रहित करू शकता आणि त्यास डेटाबेसमध्ये धरुन ठेवू शकता अशी शक्यता देखील असू शकते की कधीकधी कोणताही सब्सक्राइबर आपल्यास त्या विशिष्ट विषयावर योग्य ठरत नाही अशा परिस्थितीत हे संग्रहित केले जाते तर आपल्याला असे वाटत असल्यास त्यास संग्रहित केले जाते तर यामध्ये बरीच लवचिकता अस्तित्त्वात आली आहे आणि आपल्यास आपल्या ब्रोकरच्या कॉन्फिगरेशन तसेच आपल्या आवश्यकतेनुसार क्लायंटच्या कॉन्फिगरेशनबद्दल सर्व काही योजना करायची होती तर हा मुख्य मुद्दा आहे जो अत्यंत दृढतेने येतो जर हा एक स्केलेबल सोल्यूशन असेल तर लोकांनी हा प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे विचारला आहे जो समुदाय या विशिष्ट प्रोटोकॉलचे समर्थन करतो आणि या प्रोटोकॉलला जो पसंद करतो व असा दावा करतो की हा प्रोटोकॉल अत्यंत स्केलेबल स्केलेबिलिटी आहे यामध्ये प्रामुख्याने आढळून येणारी एक गोष्ट म्हणजे प्रकाशक आणि सब्सक्राइबर या विशिष्ट प्रोटोकॉलच्या यशस्वी होण्यामागचे मुख्य आकर्षण म्हणजे स्टेट इन्फॉर्मेशन ठेवण्याची गरज नाही वास्तविक पाहता एकापेक्षा आधिक क्लायंट आणि एकापेक्षा आधिक सर्व्हर दरम्यान बर्याच मेमरी संसाधने लॉक करण्याची आवश्यकता नाही आपल्याला असे करण्याची काही आवश्यकता नाही कारण आपला सर्व व्यवसाय हा फक्त ब्रोकरेज म्हणून संदेश स्वीकारणे आणि संचयित करणे किंवा शुद्ध करणे अशा काही धोरणांवर आधारित आहे आपण जे काही पॅकेजेस पाठवितो तेव्हा आपणास उर्जा देणारे विशिष्ट फ्लॅगवर आधारित संदेश संचयित किंवा शुद्ध देखील करतात तर हे दोन्हीपैकी कोणत्याही धोरणावर आधारित असू शकते किंवा काही फ्लॅगवर आधारित असू शकते जे आपण या क्षेत्राच्या बाजूने जाताना पाहू शकाल ही एक अतिशय महत्वाची बाब आहे तर लोक असे म्हणतात की हे अगदी स्केलेबल आहे दुसरे कारण म्हणजे तो कोट्यावधी कनेक्शनवर जाईल याची मला खात्री नाही अशा मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली आहे की नाही हे मला माहित नाही परंतु निश्चितपणे असे दिसते की ही एक स्केलेबल सिस्टम आहे या एमक्यूटीटीच्या बाजूने येणारी आणखी एक गोष्ट खरोखर ही वस्तुस्थिती आहे की ब्रोकर फिल्टरिंग मध्ये फिल्टरिंग ही एक चांगली गोष्ट आहे दुसर्या शब्दांमध्ये तुम्ही विषयांवर आधारित फिल्टरिंग करू शकता तुम्ही सामग्रीवर आधारित फिल्टरिंग देखील करू शकता आणि आपण काही प्रकारावर आधारित फिल्टरिंग देखील करू शकतो मी या फिलिटरिंगच्या तपशीलात जाणार नाही परंतु मुद्दा असा आहे की आपल्याकडे विषय आणि विषयानंतर इंडेंट आहेत आपण मुळात क्लाईंटना आवश्यक तेवढे विशिष्ट विषयाबद्दल प्रश्न विचारू शकता आणि जेव्हा आम्ही चर्चा करतो आणि जेव्हा आपण प्रात्यक्षिक पाहतो तेव्हा तुम्हाला वाइल्ड कार्ड पर्याय माहित असतात आपण प्रत्यक्षात क्लाईंटना अगदी विशिष्ट माहिती विचारू शकता आणि ब्रोकर प्रत्यक्षात ते तुम्हाला अचूक माहिती देऊ शकतात आणि आपण हि माहिती विचारली नाही तर मी देणार नाही आपण याला सबस्क्राइब केलेले असणार परंतु आपण मला एक विशिष्ट माहिती विचारत असाल तर हे शक्य आहे तर हे संदेशास बुद्धिमान पूर्वक क्रमवारी लावण्यास संदेश फिल्टर करण्यास आणि सबस्क्राइबद्वारे विनंती केलेल्या सर्व गोष्टी देण्यास सक्षम आहे आणि मला वाटते की हे फार चांगले कार्य करते व हि त्याची खासियत आहे लहान नेटवर्क जलद चालावा अशी तुमची इच्छा आहे त्यासाठी आपल्याकडे आयओटी डिव्हाइसचा एक संच आहे जो आपणास डेटा प्रसारित करायचा आहे आणि आपणास माहित आहे की एक साधा ब्रोकर तयार आहे आणि एक रास्पबेरी पाईपवर एमक्यूटीटी स्थापित करा आणि रास्पबेरीवर पाई एमक्यूटीटी मॉस्किटो रास्पबेरीवर पाई किंवा ब्रोकर रास्पबेरी पाई नियमित लॅपटॉपवर स्थापित करा आणि एम्बेडेड डिव्हाइसवर पाहो ओपन सोर्स क्लाईंट चालू करा ज्यामुळे कम्युनिकेशन सुरु होईल तर हे दुसरे कारण आहे म्हणूनच ही 2 महत्वाची कारणे आहेत असे वाटते ते फक्त 2 एमक्युटीटी बद्दल गोष्टी आहेत असे नाही ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याकडे सेवेच्या गुणवत्तेच्या संदर्भात परत येतात मूलत एमक्युटीटी म्हणते कि मी तुम्हाला तीन दर्जेदार सेवेचे स्तर देऊ शकतो तो तुम्हाला कमीतकमी एकदा तरी नक्कीच सेवा देऊ शकतो तर या तीन शक्यता म्हणजे सर्व प्रथम सर्वोत्तम प्रयत्न करणे आणि दुसरे म्हणजे तुम्हाला निश्चितपणे एक तरी खात्रीपूर्वक मिळेल एकापेक्षा जास्त वेळा म्हणजे साहजिकच हे असे नाव दर्शविते की नेहमीच एक ऐप्लिकेशनला एकच मिळतो हे सर्व करण्यास सक्षम असलेल्या एमक्यूटीटीबद्दलची हि माहिती आहे आपल्याला हा प्रश्न पडला असेल की आपण ओएसआय मॉडेलकडे पाहिले तर टीसीपी ट्रान्सपोर्ट लेयरवर आहे तर आपणास एक सत्र आहे आणि नंतर आपल्याकडे एप्लिकेशन लेयर आहे खरोखरच आहे जे या टीसीच्या सेवा वापरत आहे बरोबर आपण प्रत्यक्षात टीसीपी आयपी देखील वापरू शकतो परंतु पारंपारिकपणे ते टीसीपी वापरत आहेत आपण असे म्हणू शकता की जेव्हा टीसीपी स्वतःच विश्वासार्ह प्रोटोकॉल असतो जो आयपी सारख्या अविश्वसनीय प्रोटोकॉलवर अवलंबून असतो जिथे सर्वोत्तम प्रयत्न ही मुख्य गोष्ट असते आपण या प्रकारचे क्युओस सिस्टम रिक्वायरमेंट का घेऊ इच्छिता कारण ती टीसीपी वापरणार आहे तसे उत्तर थोडेसे विवादास्पद आहे परंतु अजूनही लोक याबद्दल बोलतात कि ट्रान्सपोर्ट लेयर ते देऊ शकत नाही जे अॅप्लिकेशन एमक्यूटीटीच्या आसपास डिझाइन केलेले आपल्याला देत जर तुम्हाला उच्च विश्वसनीयता हवी असेल तर आपल्याला या तीन प्रकारच्या क्वालिटी ऑफ सर्विसची रिक्वायरमेंट आवश्यकता असू शकेल तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की एमक्यूटीटी क्यूओएस प्रत्यक्षात का आहे लोक एमक्यूटिटी बद्दल काही चांगल्या गोष्टी बोलतात व तसेच ते क्लाईंट बद्दलही बोलतात क्लायंट मूलत ते कोणतेही डिव्हाइस असू शकते बरोबर मायक्रोकंट्रोलर द्वारे कोणत्याही सिस्टमला कोणत्याही अत्याधुनिक मशीनवर बेस सिस्टमवर येण्यासाठी हे एक डिव्हाइस असू शकते हे देखील एक संपूर्ण आकाराचे सर्व्हर असू शकते तर त्याचे हे नेटवर्क कनेक्शन आहे तर हीच की आपणास नेटवर्क कनेक्शनची आवश्यकता आहे म्हणूनच माइक्रोकंट्रोलर असलेले कोणतेही डिव्हाइस नंतर टीसीपी आय पी स्टॅक चालू असेल तर एमक्यूटीटी अर्थातच एमक्यूटीटी एप्लिकेशन लेयर प्रोटोकॉल आहे तर एमक्यूटीटी क्लायंट म्हणजे टीसीपी आयपी स्टॅक आहे या मायक्रोकंट्रोलर सिस्टमवर कार्यरत एमक्यूटीटी सॉफ्टवेअर म्हणजे नेटवर्क स्टॅक नक्कीच आहे जेव्हा आपण टीसीपी आय पी स्टॅक म्हणता तेव्हा आपल्याला स्पष्टपणे माहित असते की तेथे आहे तर मी हे फक्त टीसीपी आयपी प्रोटोकॉल स्टॅकसह एकत्र करूया आणि हे प्रोटोकॉल स्टॅक चालविण्यासाठी नेटवर्क आहे तर क्लायंटबद्दल हेच बोलत आहेत मग आपण म्हणू शकतो की एमक्यूटीटी ब्रोकर हे असे डिव्हाइस आहे जे सामान्यत सर्व्हर सारखे असू शकते ज्यात संदेश संग्रहित करण्याची क्षमता असते म्हणूनच हे मूलत सर्व्हर ग्रेड मशीनचा एक प्रकार आहे जो ते संदेश प्राप्त करण्यास सक्षम आहे जे त्यांना फिल्टर करण्यास संग्रहित करण्यास आणि संदेश देण्यास सक्षम आहे तर संदेश त्यांना सेवा देतात आणि सबस्क्राइबर्सना संदेश देतात म्हणूनच या सर्व क्रिया अवलंबून आहे कारण हे संपूर्ण सिस्टमला आधार देतात सर्व्हर एक विश्वासार्ह असणे आवश्यक आहे ही हार्डवेअरची आवश्यकता आहे सर्व्हरला या क्वालिटी ऑफ सर्विस दर्जाचे समर्थन करते आणि नक्कीच देखरेख ठेवण्यासाठी हे सोपे आहे यासाठी हे फेल्यूर रेजिस्टंट असावे लागते म्हणून जेव्हा आपण अत्यंत विश्वासार्ह आहे असे म्हणतो तेव्हा आपण अशी अपेक्षा करतो कि हे अपयश प्रतिरोधक असावे म्हणून संपूर्ण ऑपरेशन एका विशिष्ट संचाद्वारे सुरू होते ज्याला आपण प्रोटोकॉल असे म्हणतो तेव्हा एमक्यूटीटीमध्ये असे अनेक संदेश असतात ज्यात आपण विचार करू शकणाऱ्या अशा महत्त्वाच्या अनेक संदेशांपैकी एक म्हणजे संदेश प्रकाशित करण्यापूर्वी कनेक्ट करू शकता किंवा तुम्ही सबस्क्राईब करून जोडू शकता म्हणूनजेथे हे क्लायंटकडून ब्रोकरसाठी कार्य करते तेथे मी क्लायंट व ब्रोकर याचा काळजीपूर्वक विचार करतो तेव्हा क्लायंट एक तर प्रकाशक किंवा सब्सक्राइबर किंवा स्लॅश सब्सक्राइबर असतो आणि येथे एक ब्रोकर असतो तेव्हा मी फार काळजी घेतो तर हे एका संदेशापासून सुरू होते त्यास कनेक्ट असे म्हणतात ज्याला ब्रोकर प्रत्यक्षात कोनॅक नावाची परत कनेक्शन पोच देईल तर कोनॅक कनेक्टआपल्याला कोनॅक परत देते हि पहिली पायरी असू शकते आणि चांगली गोष्ट अशी आहे की जर आपण कोणतीही प्रकाशित सदस्यता किंवा काहीही करण्यापूर्वी हि पहिली पायरी म्हणून केले असेल तर हे स्पष्टपणे सूचित करते की हे प्रत्यक्षात नेटवर्क अॅड्रेस ट्रान्सलेशन प्रकारच्या फायरवॉलद्वारे यामध्ये त्रुटी येऊ शकते जर तुम्ही एखादा प्रश्न विचारला की एमक्यूटीटी फायरवॉलवर काम करते का तर याचे उत्तर होय आहे कारण एमक्यूटीटीचे ब्रोकर आणि क्लायंट मुळात प्रथम स्तर स्थापित करतात जे मूलत कनेक्ट आणि कोनॅकद्वारे सुरू होते आणि म्हणूनच हे अगदी सोपे आहे की एमक्यूटीटी क्लायंट वास्तविकपणे राउटर च्या मागे फायरवॉल एप्लिकेशन चालवू शकतात तर ती चांगली गोष्ट आहे म्हणून जेव्हा आपण कनेक्ट म्हणता कनेक्टला मी काय म्हणेन कि तो चाकांचा अचूक सेट आहे तर चाकांच्या अतिशय मनोरंजक सेटमध्ये कनेक्टमध्ये क्लायंट आयडी असेल आणि त्यात क्लीन सेशन नावाचे काहीतरी असेल ज्यास क्लीन सेशन म्हटले जाईल मी इथे स्पष्ट सांगतो कि युजरनेम आणि एक पासवर्ड असेल तर तिथे त्याला शेवटचा ऐच्छिक विषय म्हणतात आणि शेवटचा इच्छा संदेश व शेवटची इच्छा राखून ठेवली जाते तर मूलत क्लायंट आयडी प्रत्येक एमक्युटीटी क्लायंटचा मूलभूत आयडेंटीफायर आहे जो जेव्हा मी जोडतो तेव्हा याचा अर्थ दोन्हीपैकी एकतर सब्सक्राइबर किंवा प्रकाशक असू शकतो तर ते सामान्यीकृत करते आणि असे म्हणतात की क्लायंट क्लीन सेशन्स एक रोचक पर्याय आहे आपण येथे याविषयी चर्चा केली की जर एखादा प्रकाशक तेथे डेटा प्रकाशित करीत असल्यास संदेश असल्यास ब्रोकेरकडे संग्रहित केले जावे किंवा ते योग्यरित्या काढून टाकले जावे कारण जेव्हा आपण प्रकाशित करणे सुरू करता तेव्हा आपण खरं तर त्या विषयाचे नाव दर्शवत नाही परंतु जर आपल्याला खात्री करुन घ्यायची असेल की ब्रोकरने हा संदेश स्वतःच ठेवला असेल तर आपण या सत्राचा आयडी वापरा त्यानुसार आपण असे म्हणाल की मला एक सत्र तयार करायचे आहे आणि मला खात्री करुन घ्यायचे आहे की जे संदेश या सत्राद्वारे येत आहे ते खरंच ब्रोकरकडे आहेत का तर हे असे काहीतरी आहे जे आपण सुरुवातीलाच करू शकता अशा कनेक्ट संदेशाच्या या विशिष्ट फील्डचा आपण देखील वापर करू शकता तर आपण मूलभूतपणे क्लीन सेशन चुकीचे असे सेट केले असल्यास वास्तविक संदेश ब्रोकरवर संग्रहित केला जातो परंतु जर आपण ते बरोबर सांगितले तर तो संदेश जातो आणि जर तेथे कोणी संदेश घेणारा नसेल तर हि शक्यता आहे कि तो संदेश काढला जाऊ शकतो तथापि तेथे क्यूएस लेव्हल म्हणून ओळखले जाते तर हे अशा प्रकारे क्यूओएस स्तराशी देखील जोडलेले आहे मला ताबडतोब संपूर्ण गोष्ट समजावून सांगू द्या परंतु नंतर आपल्याला समजून येईल की हे खूप मनोरंजक आहे उदाहरणार्थ जर आपण असे म्हणत असाल कि क्लीन सेशन बरोबर आहे आणि आपले क्यूओस पातळी ० आहे म्हणूनच जेव्हा मी असे म्हणतो की क्यूओएस लेव्हल ० एकदाच आहे व प्रत्यक्षात ० किमान एकदा आहे आणि एकदा २ बरोबर आहे हे तीन स्तर आता परत पुन्हा पाहू या आणि क्लीन सेशन बरोबर असल्यास येथे ठेवू पातळी ० च्या बरोबरीने आहे नक्कीच ब्रोकर त्या वेळी डेटा ठेवणार नाही तर ती एक गोष्ट आहे आता दुसरी गोष्ट अशी आहे की जर क्लीन सेशन चुकीचे असेल तर याचा अर्थ असा की आपण सिस्टमला ठेवू इच्छित आहात व आपण ब्रोकरवर मेसेज ठेवू इच्छित आहात तर आपण ते चुकीचे केले तर मूलत ते कायम सत्र बनते पुन्हा क्यूओस शून्य एक आणि दोन समान असल्यास काय होईल हे पाहणे मनोरंजक होईल म्हणून जेव्हा आम्ही लॅपटॉप वापरुन हे प्रयोग करू तेव्हा कदाचित त्याकडे योग्य दृष्टीने पाहणे योग्य ठरेल तर मग तेथे युजरनेम व पासवर्ड आहे हे निव्वळ प्रमाणीकरणाच्या दृष्टीकोनातून अखेरचे व शेवटचे इच्छेचे विषय आहे आणि एमक्यूटीटीच्या प्रतिमानात अंतिम इच्छा संदेश पुन्हा मनोरंजक असतात कारण एमक्यूटीटी कृतघ्न क्लायंट्सना बंद करण्याची परवानगी देते म्हणूनच दुसर्या शब्दांत आपण एनर्जी हार्वेस्टिंग आधारित सिस्टम घेतल्यास योग्य एनर्जी हार्वेस्टिंग आधारित नोड्स जे डेटा पाठविण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्यांचे सेन्स्ड मूल्य प्रकाशित करण्यासाठी एमक्यूटीटीचा वापर करतात ते कदाचित हार्वेस्टिंग करीत नाहीत आणि ते खरंच खूप लवकर बंद होऊ शकतात आणि अशा परिस्थितीत शटडाऊन खूपच अनैतिक असू शकतो क्लाइंट सहजपणे शेवटचा निरोप देईल की मी खाली जात आहे हे शेवटचे आहे आणि म्हणूनच ही माझी शेवटची इच्छा आणि करार म्हणून घ्या आणि सर्वांसाठी हे वापरा हे शेवटचे सेन्सर मूल्य आहे जे मी या विषयाबाबतीत प्रत्यक्षात देऊ शकतो तर तेथे शेवटी विषयाचे नाव आहे त्यानंतर एक शेवटचा इच्छा संदेश आहे जी वैल्यू आहे जो आपण मांडणार आहोत किंवा तेथे काहीतरी असे आहे जो तुम्ही योग्य पद्धतीने जोडू शकता तर ही स्वतः कनेक्ट इन मेसेजेसची फील्ड आहेत आपण त्या ब्रोकरला प्रकाशक म्हणून विनंती करण्यास सांगू शकता कृपया हा शेवटचा संदेश तुमच्याकडे ठेवा आणि जो या विशिष्ट विषयावर सबस्क्रिप्शन घेतो ज्याला याची सबस्क्रिप्शन हवी आहे त्याला मी देऊन टाकतो मी परत येणार नसल्यामुळे माझ्याकडे उर्जा नसण्याची शक्यता आहे कदाचित माझ्या प्रणालीत काही गैरप्रकार असू शकतो किंवा मी माझ्या सॉफ्टवेअरमध्ये काही भ्रष्टाचार असल्यास बंद करणार आहे कारण सिस्टम परत येणार नाही यासाठी आपण सर्व सबस्क्राइबर्सना तो संदेश प्राप्त करण्यासाठी विचारू शकतो तर शेवटची इच्छाशक्ती कायम ठेवणे म्हणजे ते फक्त समजले जाणारे ब्रोकरवर टिकवून ठेवले जाते ही एक चांगली गोष्ट आहे जी आपण क्लायंट आणि ब्रोकर यांच्यात पिंगसारखे काहीतरी बनवू शकता क्लायंटआणि ब्रोकर यांच्यात लिंक सक्रिय आहे याची खात्री करण्यासाठी नियमितपणे जिवंत संदेश पाठवा म्हणून आपण काहीही करण्यापूर्वी हे कनेक्ट आणि कोनेक ही पहिली पायरी आहे त्यानंतर सेवेच्या गुणवत्तेवर आधारित अनेक छान गोष्टी घडतील उदाहरणार्थ आपण पाहू शकता कि जर आपण प्रकाशित केल्यास आपल्याला एक पब बॅक मिळेल जो सर्वात सोपा असा आहे जो किमान एकदा तरी होऊ शकतो परंतु आपण प्रकाशित केला तर आपल्याला मिळेल आपणास याची खात्री करुन घ्यावी लागेल की येथे फक्त अर्जाची केवळ एक प्रत देण्यात आली आहे आपल्याला या क्यूओएस 2 ची पूर्तता करण्यासाठी काहीतरी अतिरिक्त करावे लागेल परंतु प्रकाशित काही झाले नाही असे म्हटले तर पुन्हा एकदा आपल्याला काहीच मिळणार नाही तर मला लिहून ठेवू द्या आणि प्रत्यक्षात काय होईल यासाठी आमचे प्रात्यक्षिक पहा जर तुमच्याकडे क्यूओस शून्य असल्यास तुम्ही प्रकाशित करता तेव्हा तुम्हाला काहीच मिळणार नाही आपण क्यूओस एक आहे असे म्हटले तर आपल्याला एक पब परत मिळेल आणि क्यूओस दोन पब कॉम्पसह समाप्त होणार्या अतिरिक्त संदेशांसह समाप्त होईल आपण पुढे जाण्यापूर्वी आणि क्यूओएस समजून घेण्यापूर्वी हा भाग पाहू आणि मग आपण त्या प्रोटोकॉलचे इतर घटक समजून घेऊ आपण पुढे जाण्यापूर्वी आपण लॅपटॉप स्क्रीनकडे जाऊया आणि काही प्रयोग करूया हे प्रोटोकॉल आणखी चांगल्या प्रकारे समजून घेऊ सर्व प्रथम आपण प्रात्यक्षिक पाहूया जो सबस्क्राइबर स्क्रीनच्या क्वालिटी ऑफ सर्विसशी संबंधित आहे तर ही सबस्क्राइबर स्क्रीन आहे मी तुम्हाला सांगतो की हे सर्व एकाच लॅपटॉपवर चालणार्या मॉस्किटो आणि पाहो वर स्थापित केले गेले होते तर आपण मॉस्किटो आणि पाहो स्थापित केल्यास आपण स्वतचे हे सर्व प्रयोग स्वतः चांगल्या प्रकारे आयोजित करू शकता म्हणून आता आपण पहात असलेली प्रथम स्क्रीन ही सबस्क्राइबर स्क्रीन आहे आपण आता काय करावे तर आपण काय करणार आहोत की आम्ही तीन क्यूओएस स्तर फारच चांगल्या प्रकारे करुन पाहणार आहोत आपण क्यूओएस शून्य वापरु तर आपण कमांड शांत असल्याचे पाहू तर सुरूवात करण्यासाठी आम्ही सर्व क्लीअर करू या आणि आपण येथे संदेश पाहू शकता हा आपण करीत असलेल्या मॉस्किटोची सबस्क्रीप्शन आहे तर सबस्क्रिप्शन घेण्यासाठी प्रथम सबस्क्राइब करा नंतर आपण येथे मॉडेलकडे परत जाऊ या आम्हाला सबस्क्राइबरचे सर्व हक्क द्या तर आम्ही येथे एक कॉन्फिगरेशन करीत आहोत ज्याची खात्री करुन घेण्यासाठी एखादा विषय ज्यामध्ये सबस्क्राइबर रस घेत आहे त्याबद्दल आपण करू इच्छित असलेली पहिली पायरी आहे जी आपण आता एसपीईकडे जाणार आहोत तर हे करूया तर मग आपण संदेश कनेक्ट होत असलेले पाहू शकता आणि ते परत कोनॅकवर येते नंतर सबस्क्राइब करून सबबॅक परत प्राप्त होतो तर हे कनेक्ट झाले आणि मी सांगितल्याप्रमाणे पहिली पायरी म्हणजे सबस्क्रिप्शन घेणे ही आहे तर हा क्लाइंट आहे आणि तो ब्रोकर आहे ज्याने त्याला संदेश पाठविला आहे त्याला सबस्क्राइब संदेश म्हणतात आणि याला जे प्राप्त होते त्याला सबसबस्क्राइब आणि त्यानंतर सब बॅक असे म्हटले गेले आहे काही कारणास्तव मी ते लहान लिहित आहे जे कदाचित चूक आहे तर मी हे पुन्हा कॅपिटल मध्ये एस यु बी एस सी आर आर बी बी ई आणि एस यू बी बी ए सी के परत लिहतो तर तुम्हाला कल्पना करायची आहे की ती कनेक्ट होईल कोनॅकने सब बॅक सबस्क्राइब केली की हे कनेक्ट असेल तर ते पब बॅक प्रकाशित केले जाईल तर हे सर्व आपण पाहिले पाहिजे तर मग आपण प्रत्यक्षात काय घडत आहे ते पाहूया तर खूप चांगले तर आता आपण पुढे जाऊया आपण एक जोडी केली तर आपली दुसरी पायरी म्हणजे पिंग विनंती पाठवणे आणि पिंगला विनंती पाठविल्यावर पिंग रिस्पॉन्सला हा पिंग प्राप्त होतो आपण क्लायंट आणि ब्रोकर कनेक्ट होत असल्याचे पाहू शकतो आणि ते फक्त लिंक अप असल्याचे आणि दोन्ही सिस्टम चालू आहेत याची ते खात्री करते तर हे आपण इथेच सोडून देऊ आता आपण दुसऱ्या स्क्रीनवर जाऊया प्रकाशकांची स्क्रीन ठीक आहे तर आता आपण प्रकाशकासमोर आहोत आणि हा प्रकाशकासाठी संदेश आहे तर तुम्ही पाहू शकता कि हा विषय एमक्यूटीटी आहे आणि आयओटी संदेशांचे डिझाईन खूप चांगले आहे हे पाहू शकता तर तुम्ही सावकाश पुन्हा हे करू शकता कनेक्ट आणि कनेक्टॅक परत येत आहे आणि आपण पुन्हा प्रकाशित केले आहे आणि काहीही परत येत नाही हे डिस्कनेक्ट म्हणते व डिस्कनेक्ट पाठवते तर हा स्पष्टपणे क्यूओएस शून्य संदेश आहे आणि एमक्यूटीटी द्वारे वापरलेला विषय पाहूया तर आता ग्राहकांच्या बाजूने काय होते ते पाहू त्याला एमक्यूटीटी आणि एमक्यूटीटी नावाचा विषय प्राप्त झाला आणि संदेश प्रत्यक्षात येथे परत आला आणि मग तो छानसा संदेश सुरु ठेवतो त्यामुळे पिंग विनंती आणि पिंगला चांगला प्रतिसाद मिळतो